नमस्कार गेल्या वर्गात आपण सामान्य काळ्या बोल्टच्या रचना तत्त्वज्ञानावर चर्चा केली आहे आणि आपण पाहिले आहे की काळ्या बोल्टची डिझाइन शिअर स्ट्रेंथ कशी मोजायची टेन्साईल स्ट्रेंथ आणि प्लेटची टेन्साईल स्ट्रेंथ आणि शिअर आणि टेन्शन चे संयोजन कसे आहे ज्यामध्ये चर्चा केली गेली आहे त्या वेगवेगळ्या शक्तीमुळे होणाऱ्या सामर्थ्याची गणना केली जाते हे आपण मागच्या इयत्तेत एक लहानसे उदाहरण घेऊन पाहिले आहे ते म्हणजे सामान्य काळ्या बोल्टची डिझाइन शिअर स्ट्रेंथ गणना कशी करावी आता आज मी या बेअरिंग प्रकारच्या सामान्य काळ्या बोल्टची दोन उदाहरणे पाहणार आहे आणि बेअरिंगमुळे होणाऱ्या शिअर मुळे वेगवेगळ्या प्रकारच्या ताकदीची गणना कशी करायची ते आपण पाहू टेन्शन मुळे आपण या उदाहरणातून जाऊ आणि आपण आणखी एक उदाहरण पाहू की याचा अर्थ असा की जर एखादी प्लेट वेगवेगळ्या संख्येच्या बोल्ट्सशी जोडलेली असेल तर कार्यक्षमतेची गणना कशी करावी त्या बोल्टची म्हणजे बोल्टची ताकद आणि घन प्लेटची ताकद आपण शोधण्याचा प्रयत्न करू आणि कार्यक्षमतेची गणना कशी केली जाते ते पाहू आणि प्रथम उदाहरणादाखल आपण मांडीच्या जॉइंट च्या ताकदीच्या बोल्टच्या ताकदीची गणना कशी करायची ते पाहण्याचा प्रयत्न करू जॉइंट आणि बट जॉइंट तर हेच आपण आजच्या व्याख्यानात सांगणार आहोत म्हणून मी सांगितल्याप्रमाणे दोन उदाहरणांपैकी एक म्हणजे हे उदाहरण खालील जॉइंट च्या दरम्यान सामान्य काळ्या पट्ट्यांचा वापर करून तयार केले आहे रुंदी 200 मिमी आणि जाडी अनुक्रमे 10 मिमी आणि 18 मिमी असलेल्या दोन प्लेट्स म्हणजे दोन प्लेट्स 150 किलोन्यूटनचा घटक भार प्रसारित करण्यासाठी 10 मिमी आणि 18 मिमी म्हणून जर हे लॅप जॉईंट म्हणजे लॅप जॉईंटमुळे आहेत तर आपण रचना करू हे जाणून घ्या की जर आपल्याकडे एक प्लेट आणि दुसरी प्लेट असेल तर ही केस A लॅप जॉइंट आणि नंतर सिंगल आहे कव्हर बट जॉइंट म्हणजे आपण त्याच अक्षात प्लेट्स प्रदान करू आणि आपण एक कव्हर प्लेट प्रदान करू अर्थात ही जाडी जास्त असते एक प्लेट जाडी जास्त असते आणि प्लेट जाडी जास्त असते दुसर्याचे कमी आहे म्हणून एक अंतर असेल बरोबर आणि तिसरे हे दुसरे प्रकरण आहे आणि तिसऱ्या प्रकरणात आपण डबल कव्हर बट जॉइंट डबल कव्हर बट जॉइंट वापरू असे समजा ही एक प्लेट आहे आणि ही दुसरी प्लेट आहे म्हणून आपण येथे एक कव्हर प्लेट देऊ आणि आपण येथे एक कव्हर प्लेट देऊ अर्थातच आपल्याला हे पॅकिंग प्लेटने भरावे लागेल बरोबर म्हणून आपण गणना कशी करायची ते पाहू तर प्रथम आपण पहिल्या प्रकरणाकडे येऊ जे लॅप जॉइंट आहे म्हणून या ठिकाणी आपण असे गृहीत धरू शकतो त्या शिअर प्लेन ला थ्रेड मध्ये समाविष्ट केले आहे म्हणून nn हा 1 आहे आणि ns हा 0 आहे आणि 16 मिमी बोल्टसाठी व्यास 16 मि बोल्ट व्यासाचा Anb थ्रेड वरील बोल्टचे निव्वळ शिअर क्षेत्र आपण मोजू शकतो म्हणजे 0 78 गुणिले pi भागिले 4 गुणिले d स्क्वेअर डी स्क्वेअर म्हणजे हे 16 आहे तर हे होईल 157 मिलीमीटर चौरस ठीक आहे तर यावरून आपण बोल्टची डिझाइन शिअर स्ट्रेंथ मोजू शकतो जी Vdsb आहे 3 गॅमा mb गुणिले nn Anb अधिक ns Asb मी रिडक्शन घटक लिहीत नाही मोठ्या जॉइंट मुळे मोठ्या ग्रिप लांबीमुळे आणि पॅकिंग प्लेट्समुळे मी हे वगळत आहे कारण रिडक्शन घटकाचा अर्थ असा नाही की जॉइंट च्या लांबीला ग्रिप लांबी दिली गेली नाही म्हणून आपल्याला कमी करावे लागेल की नाही हे माहित नाही म्हणूनच आपण हे तीन घटक वगळत आहोत आता येथे पुन्हा ns 0 असेल ns 0 असेल त्यामुळे fub मूल्य 400 असल्याने आपण डी मूल्य शोधू शकतो वर्गमुळात 3 गुणिले गॅमा mb हे 1 25 गुणिले 1 गुणिले 157 अधिक 0 आहे त्यामुळे हे 29 गुणिले 10 घन मिळेल न्यूटन किंवा 29 किलोन्यूटन बरोबर तर बोल्टची संख्या किती असेल कारण 150 किलोन्यूटन ही स्ट्रेंथ होती म्हणून जर आपण बोल्टच्या स्ट्रेंथ च्या संख्येने भागले तर आपण हे करू शकतो 6 योग्य फॉर्म शियर पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणून आपण शोधू शकतो की 6 नंबरचा बोल्ट आवश्यक आहे आता जर आपण बेअरिंगसाठी गेलो तर आपल्याला हवे असल्यास बेअरिंग स्ट्रेंथमुळे व्ही शोधू शकतो

गणना करण्यासाठी आपल्याला माहित आहे की आता 2 5 गुणिले kb गुणिले d गुणिले t गुणिले fu गुणिले गॅमा mb आपल्याला kb चे मूल्य शोधायचे आहे आता आपण पिचचे अंतर आणि काठावरील अंतर देऊ शकतो योग्यरित्या पीचचे किमान अंतर आपल्याला माहित आहे ते 2 5dआहे जेणेकरून आपण शोधू शकू ते 2 5 गुणिले 16 असेल ते सुमारे 40 असेल आणि e हे 1 5 गुणिले d0 आहे जे बोल्टच्या एज 27 च्या आसपास येत आहे आणि जर आपण हाताच्या ज्वालाच्या पुडक्याचा विचार केला तर ते 1 7d0 असेल हे कोडल तरतुदीत दिले आहे जे 30 6 म्हणजे 31 मिमी बरोबर आहे तर आता आपण kb चे मूल्य शोधू शकतो कारण आपल्याला माहित आहे की kb हे e भागिले 3d0 म्हणजे 31 भागिले 3 गुणिले 18 आणि p भागिले 3 dd 0मिनस 0 25 हे आणखी एक आहे 400 भागिले 410 आणि 1 आणि त्यापेक्षा लहान हे 0 57 लहान होईल हे सर्व 0 57 होत आहे त्यामुळे आता आपण Vdpb चे मूल्य शोधू शकतो जेणेकरून Vdpb चे मूल्य 2 5 गुणिले kb मूल्य होईल 57 आहे आणि डी गुणिले t t म्हणजे प्लेटची जाडी जी 10 मिमी जाडी आहे जर मी असे केले तर आपण पातळ प्लेटचा विचार करू आणि नंतर गॅमा mb द्वारे 10 ते वजा 3 मध्ये fu करू ते किलोन्यूटनमध्ये असेल म्हणून हे येत आहे 74 78 किलोन्यूटन म्हणजे Vdpb रचना बोल्टची वहन शक्ती 74 78 किलोन्यूटन येत आहे म्हणजे बोल्टचे मूल्य किमान असेल बोल्टचे मूल्य किमान दोन म्हणजे 29 आणि 74 78 किलोन्यूटन म्हणजे 29 किलोन्यूटन या दोघांपैकी किमान असेल आता आपल्याला बोल्टची संख्या आवश्यक आहे प्रत्यक्षात आपल्याला 5 किंवा 6 माफ करा 6 आवश्यक आहे म्हणून आपण व्यवस्था करू शकतो अशा प्रकारे दोन ओळीत बोलटांची व्यवस्था आपण करू शकतो समजा जर पहिली केस लॅप जॉइंटची असेल तर म्हणून आम्ही येथे एक बोल्ट देऊ शकतो जेणेकरून आम्ही अशा प्रकारे सहा बोल्ट देऊ शकतो आणि आम्ही प्रदान करू शकतो असे असू शकते की आपण 31 मिमी प्रदान करू शकतो हे 138 मिमी येत आहे आणि हे 31 मिमी येत आहे आणि हे आपण आपण 50 50 सर्व मिलिमीटरमध्ये बनवू शकतो कारण ही एकूण प्लेटची रुंदी 200 मिमी आहे 200 मि मी आहे आणि जर तुम्हाला दिसले तर उंचीवर बोल्ट अशा प्रकारे जोडलेले आहेत

तर ही एक रेषा आहे ही दुसरी रेषा आहे ही दुसरी आहे आणि एक प्लेट 10 मिमी जाडीची आहे दुसरी प्लेट 18 मिमी जाडीची आहे आणि दिशात्मक शक्ती या दिशेने आहे लॅप जॉईंटखाली आपण बोल्ट जोडणीची रचना कशी करू शकतो आता आपण दुसऱ्या केस कडे जाऊ दुसरी केस म्हणजे सिंगल कव्हर बट जॉइंट

तर या केसमधील गोष्टी अशा असतील की या दोन प्लेट्स दुसर्या प्लेट्स असू शकतात दोन प्लेट्स कव्हर बरोबर संयुक्त आहेत म्हणून आपल्याला येथे काही बोल्ट प्रदान करावे लागतील आणि आपल्याला येथे काही बोल्ट प्रदान करावे लागतील तर या केस साठी देखील डिझाइन शिअर स्ट्रेंथ बोल्ट Vdsb 29 किलोन्यूटन असेल कारण हे देखील सिंगल शिअर मध्ये आहे आता आपल्याला Vdpb मूल्य मोजायचे आहे येथे आपण 2 5 kb मध्ये मोजू शकतो जर आपण समान पिच आणि एज वरील अंतराचा विचार केला तर kb चे मूल्य समान असेल तर kb मूल्य 0 57 गुणिले d गुणिले t गुणिले fu 10 चा वजा 3 I मी घेत आहे आणि 1 25 हे गॅमा एमबी मूल्य आहे आता लक्षात ठेवा की ही 8 mm कव्हरची जाडी आहे प्लेट आणि जेव्हा आपण डिझाइन करणार असतो तेव्हा आपल्याला पातळ प्लेटची जाडी घ्यावी लागते म्हणूनच 8 मिमी मूल्य विचारात घेतले गेले आहे तर हे येत आहे 59 83 किलोन्यूटन आणि येथे देखील आवश्यक असलेल्या बोल्टची संख्या असेल 150 बाय 29 असेल कारण बोल्टचे मूल्य 29 किलोन्यूटन असेल बरोबर बोल्टचे मूल्य 29 असेल किलोन्यूटन कारण या दोघांपेक्षा लहान आहे म्हणून आपण किती बोल्ट शोधू शकतो 5 1 याचा अर्थ 6 बरोबर आहे म्हणून या केस मध्ये देखील व्यवस्था समान असेल किंवा आपण एज वरील अंतर आणि पिच चे अंतर यासारखी व्यवस्था बदलू शकतो आपण थोडे बदलू शकतो उदाहरणार्थ याचा विचार करूया मी जॉइंट ची योजना आखत आहे जेणेकरून आपण हे करू शकू अशा प्रकारे देखील आणि नंतर हे 50 मिमी आहे जरी आपण 31 मिमी एज अंतर घेतले असले तरी आपण वाढवू शकतो थोडे अधिक 35 असेल तर आपण 65 देऊ शकतो हे आपण 65 देऊ शकतो आणि नंतर 35 किंवा आपण 31 देखील प्रदान करू शकतो बरोबर आणि जर आपण दुसऱ्या ठिकाणाहून पाहिले तर याचा अर्थ उंची आहे जर ही जाड प्लेट असेल तर जॉइंट चे हे असे असेल आणि जर ही पातळ प्लेट आहे तर जर आपण याची कव्हर प्लेट दिली तर जॉइंट तयार केले जातात म्हणजे सिंगल कव्हर सिंगल लाइन बट जॉइंट तर बोल्ट आपण येथे प्रत्येक बाबतीत एकाच ओळीत प्रदान करीत आहोत आणि प्लेट्स बरोबर जोडलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपण तीन ओळींमध्ये बोल्टची व्यवस्था करू शकतो आणि आपण अशा प्रकारे खांबांची व्यवस्था शोधू शकतो आता आपण तिसऱ्या केस कडे जाऊ जे दुहेरी कव्हर बट जॉइंट आहे तर या केस मध्ये दुहेरी आवरण म्हणून पूर्वीच्यापेक्षा काय फरक असेल बट जॉइंट म्हणून असे गृहीत धरले जाऊ शकते की ते प्रत्यक्षात दुहेरी कव्हर बट म्हणून दुहेरी शिअर आहे जॉइंट म्हणून ते दुहेरी शिअर असेल म्हणून जर आपण असे गृहीत धरले की थ्रेड शिअर प्लेन मध्ये आहेत nn पेक्षा आपण 2 आणि ns 0 असे गृहीत धरू शकतो म्हणून आपण याचे मूल्य शोधू शकतो दुहेरी शिअर स्ट्रेंथ मध्ये बोल्टची डि झाईन स्ट्रेंथ जी आपण शोधू शकतो कारण Vdsb बरोबर आहे 3 गॅमा mb गुणिले nn गुणिले Anb अधिक 0 कारण ns हे 0 गुणिले बीटा Pkg आहे कारण पॅकिंग दुहेरी आवरण बट जॉइंट च्या बाबतीत प्लेटची जाडी दोन प्लेट म्हणून आवश्यक आहे ते वेगळे आहेत आणि आपण दोन ठिकाणी कव्हर प्लेट पुरवत आहोत त्यामुळे तिथे एक पिच असेल म्हणून आपल्याला पॅकिंग प्लेट पुरवावी लागेल आणि हे पॅकिंग प्लेट 18 मिलीमीटर वजा 10 मिलीमीटर म्हणजे 8 मिलीमीटर असेल 6 मिमी पेक्षा मोठे आहे त्यामुळे पॅकिंग प्लेटची जाडी 6 मि पेक्षा जास्त असल्याने आपल्याला त्यात कपात करावी लागेल पॅकिंग प्लेटसाठी घटक म्हणून बीटा Pkg ची गणना करावी लागेल आता रिडक्शन घटक पॅकिंग प्लेटमुळे आपण बीटा Pkg ची गणना 1 वजा 0 0125 tPkg म्हणून करू शकतो त्यामुळे हे 1 वजा 0 0125 गुणिले 8 म्हणजे ते 0 9 येत आहे तर या केससाठी डिझाइन शिअर स्ट्रेंथ पूर्वीच्या तुलनेत थोडी कमी असेल 400 गुणिले 10 च घातांक वजा 3 ते किलोन्यूटन गुणिले 1 25 गुणिले 2 गुणिले 1 57 करण्यासाठी माफ करा 157 गुणिले 0 9 हे बीटा Pkg आहे म्हणून जर आपण हे मूल्य ठेवले तर आपल्याला 52 21 सापडेल हे 29 गुणिले 2 पेक्षा कमी म्हणजे 58 किलोन्यूटन आहे पॅकिंग प्लेट्स न दिल्यास दुहेरी शिअर मुळे बोल्टची शिअर स्ट्रेंथ वाढेल 29 गुणिले 2 म्हणजे 58 किलोन्यूटन परंतु आपण पॅकिंग प्लेट पुरवत आहोत हे 6 मि पेक्षा जास्त आहे म्हणून आपल्याला काही रक्कम कमी करावी लागेल जी रिडक्शन घटक बीटा Pkg चे म्हणून दिली गेली होती आणि ते मूल्य येत आहे 0 9 म्हणूनच 58 च्या जागी हे येत आहे 52 21किलोन्यूटन आता अशाच प्रकारे आपण Vdpb शोधू शकतो जो या ठिकाणी पूर्वीसारखाच असेल 5 kb समान असेल म्हणजे 0 57 आणि d 16 असेल आणि t ही थिनरची प्लेट ची जाडी असेल तर आता दुहेरी कव्हर बट संयुक्त प्रदान केले गेले आहे म्हणूनच कव्हर प्लेटची जाडी 8 गुणिले 2 म्हणजे 16 मि होईल आणि इतर प्लेट्सची जाडी 10 मि असेल आणि 18 मिमी तर थिनर प्लेटची जाडी 10 मिमी असेल म्हणून आपण 10 प्रदान करीत आहोत आणि जर आपण fu सह गुणाकार केला आणि जर आपण गॅमा mb चे मूल्य दिले तर आपल्याला 74 78 किलोन्यूटन मिळेल त्यामुळे या ठिकाणी बोल्टचे मूल्य 52 21 किलोन्यूटन होईल त्यामुळे बोल्टची संख्या 150 आवश्यक असेल बाय 52 21 2 87 जेणेकरून आपण हे दुहेरी कव्हर बट संयुक्त म्हणून बनवू शकू जेणेकरून किमान आपण प्रदान करावे लागेल म्हणजे आपण 3 प्रदान करू शकत नाही म्हणून आपल्याला 4 संख्या बोल्ट प्रदान करावे लागतील जर आपण ही आकृती काढली तर आपण पाहू शकतो की एक म्हणजे समजा 18 मिमी आणि हे 10 मिमी आहे आणि मग आपण काही पॅकिंग प्लेट देऊ ही 8 मिमीची पॅकिंग प्लेट आहे

हे 18 मि आहे आणि आपण 8 मि चे कव्हर प्लेट प्रदान करीत आहोत हे 8 मि बरोबर आहे आता किमान आपण देऊ शकतो की आपल्याला येथे बोल्टची एकच ओळ द्यावी लागेल आणि आपल्याला ती द्यावी लागेल इथे बोल्टची एकच ओळ द्या बरोबर म्हणून जर आपण हे पाहिले तर आपण ते योजनेत पाहू शकतो असे दिसेल की या दोन प्लेट्स येथे जोडल्या जात आहेत आणि येथे बोल्ट जोडलेले आहेत चार बोल्ट आहेत त्यामुळे तपशील अशा प्रकारे केला जाऊ शकतो एकतर आपण विचार करू शकतो ही एकूण 200 मिमी जाडी पूर्ण करण्यासाठी आपण 31 मिलीमीटर किंवा 35 देऊ शकतो तर ते 130 आणि 35 असू शकते बरोबर आणि हे आपण 65 मि किंवा त्याहून अधिक प्रदान करू शकतो जे योग्यरित्या आपल्याला प्रदान करावे लागेल तर ही बोल्टची व्यवस्था असेल बरोबर आता आपण पुढील उदाहरणातून जाऊ पुढील उदाहरण अशी आहे की जर तुम्हाला दोन्ही दिसले तर 10 मि जाडीच्या पट्ट्या 16 मि व्यासाच्या बोल्ट्सच्या जोडीने ट्रिपल स्टॅगर्ड लॅप जॉइंट जोडल्या जातात जॉइंट ची कार्यक्षमता काढू या जर आपण आकृती काढली तर आपल्याला दिसेल की हा ट्रिपल स्टॅगर्ड लॅप जॉइंट आहे

अशा प्रकारे ट्रिपल स्टॅगर्ड लॅप जॉइंट प्रदान करू शकतो म्हणून कदाचित आपण अशा प्रकारे प्रदान करू शकतो आणि आपण अंतर देऊ शकतो ज्याने हे दिले आहे ते 25 पेक्षा 20 20 20 आहे आणि हे 25 आहे बरोबर दोन प्लेट्स जोडलेल्या आहेत म्हणून ही एक प्लेट आहे आणि ही दुसरी प्लेटची जाडी आहे ह्या प्लेटची 10 मि आणि 10 मि आहे बरोबर समजा ही एक बोल्ट रेषा आहे आणि ही दुसरी आहे बोल्ट रेषा ही दुसरी बोल्ट रेषा आहे बरोबर आता या दिशेने किंवा या दिशेने अपयश येऊ शकते जर आपण कलम 1 1 2 2 3 3 केले तर आपल्याला 1 1 वर पहिले अपयश विचारात घ्यावे लागेल की आपण जेव्हा ते अयशस्वी होणार असेल तेव्हा पुन्हा 2 2 शोधण्याचा प्रयत्न करा ओळ 1 वर बोल्ट अयशस्वी करण्यासाठी तर जेव्हा आपण 2 2 वर स्ट्रेंथ शोधणार आहोत की याचा अर्थ असा की आपल्याला बोल्टवर 1 1 अपयशाची ताकद अधिक 2 2 वर ताकद शोधावी लागेल आपण हे उदाहरण कधी पाहणार आहोत हे स्पष्ट करा तर प्रथम आपण केसचा विचार करूया म्हणजे कलम 1 1 म्हणजे जर ते अपयशी ठरले तर ते कसे दिसते तर तिथे प्रथम आपल्याला हे शोधावे लागेल की हे सिंगल शियरमध्ये आहे म्हणून पी सिंगल शियर जर मी लिहितो की एक शिअर असल्यामुळे Vdsb पूर्वीप्रमाणेच 29 किलोन्यूटन असेल बरोबर आणि बेरिंग असेल मी तपशीलात जात नाही कारण हे 29 किलोन्यूटन आपल्या कडे 16 मिमी व्यासाच्या पूर्वीच्या केस मध्ये आधीच गणना केली गेली आहे कारण ही एकच शिअर आहे आणि व्यास 16 मि व्यास आहे त्यामुळे 29 ही सिंगल शिअर स्ट्रेंथ असेल एकाच शिअर मुळे आता बेअरिंग Vdpb पुन्हा 2 5क kbdt असेल म्हणून येथे आपल्याकडे kbdt गुणिले fu बाय गॅमा mb आहे kb चे मूल्य वेगळे असेल कारण येथे e हे 25 मिमीच्या बरोबरीचे आहे आणि p हे 40 मिमीच्या बरोबरीचे आहे बरोबर तर आपण या सूत्रावरून kb मूल्य विचारात घेऊ शकतो जे e भागिले 3d0 म्हणजे 25 भागिले3 गुणिले 18 नंतर p भागिले 3d0 वजा 0 25 नंतर 400 भागिले 410 नंतर 1 इतके लहान की हे इतके लहान आहे या मूल्याचे मूल्य येत आहे 0 46 त्यामुळे kb मूल्य आपण 0 46 म्हणून मोजू शकतो तर p बेअरिंग आपण शोधू शकतो की किती 2 5 गुणिले 0 46 गुणिले 16 गुणिले 10 गुणिले 410 भागिले 1 25 गुणिले 10 चा घात वजा 3 ते किलोन्यूटन बनवण्यासाठी तर हे 60 किलोन्यूटन येत आहे बरोबर तर शिअर मुळे बोल्टचे मूल्य 29 येत आहे आणि बेअरिंगमुळे ते 60 येत आहे त्यामुळे या दोघांपैकी लहान असेल बोल्टचे मूल्य त्यामुळे आपण बोल्टचे मूल्य 29 किलोन्यूटन म्हणून विचारात घेऊ शकतो तर बोल्ट मूल्याच्या आधारे जॉइंटची स्ट्रेंथ संयुक्ताची किती ताकद होईल कारण तेथे 7 बोल्ट आहेत त्यामुळे बोल्टपासून जॉइंटची ही ताकद 203 किलोन्यूटन असेल बोल्टच्या मूल्यावर आधारित मूल्य म्हणजे 7 बोल्ट जाणवले तर एकाच वेळी 7 बोल्ट जाणवले तर एका वेळी बोल्टची ताकद 203 किलोन्यूटन होईल पुन्हा आता ते आहे का ते आपण पाहू कलम 1 1 मध्ये अयशस्वी झाल्यास त्या सांध्याची ताकद किती असेल तर विभाग 1 1 जर आपण 1 1 च्या बाजूने सांध्याच्या ताकदीची गणना केली तर हे 0 9fu गुणिले असेल

b वजा n d0 गुणिले t भागिले गॅमा m1 बरोबर गॅमा m1 तर मी हे मूल्य मोजू शकतो जे 0 9 गुणिले fu गुणिले जाडी एकूण 130 होती आणि 1 1 च्या बाजूने 2 संख्येचे बोल्ट होते तर 2 गुणिले18 मध्ये नंतर टी 10 मिमी बाय 1 25 गुणिले 10 चा घातांक वजा 3 ते किलोन्यूटन करण्यासाठी हे 282 किलोन्यूटन होत आहे बरोबर तर 1 1 सह जॉइंट ची स्ट्रेंथ 282 किलोन्यूटन होत आहे पुढे आपण पाहू की बोल्टचे मूल्य जर ते 2 2 वर अयशस्वी झाले तर त्याचे मूल्य काय असेल 2 2 च्या बाजूने जॉइंट ची स्ट्रेंथ ही असेल की हे किती असेल 0 9fu गुणिले b वजा nd0 t गॅमा m1 अधिक 2Bv बोल्ट मूल्य म्हणजे 2 चे वैयक्तिक बोल्ट मूल्य म्हणजे जेव्हा विभाग 2 2 अयशस्वी होईल तर त्याला वेगाने अयशस्वी व्हावे लागेल 2 मूल्य म्हणजे 1 1 च्या बाजूने तर अयशस्वी होईल 2 2 तर आपण 0 9 गुणिले 410 गुणिले 130 म्हणजे समान प्रक्रिया वजा 3 गुणिले 18 यात मोजू बोल्टची केस संख्या 3 गुणिले 10 भागिले 1 25 10 ते पॉवर वजा 3 अधिक बोल्टचे मूल्य 1 1 च्या बाजूने 2 बोल्ट तर हे 282 किलोन्यूटन बरोबर येत आहे तर 2 2 च्या बाजूने जॉइंट ची स्ट्रेंथ आपण 282 किलोन्यूटन मिळवत आहे तर आता पुन्हा जर ते 3 3 च्या बाजूने अपयशी ठरले तर त्याला विभाग अयशस्वी करावा लागेल म्हणजे 1 च्या बाजूने बोल्ट 1 आणि 2 2 बरोबर बोल्ट तर अपयशाची ताकद 1 1 किंवा 2 2 पेक्षा खूप जास्त असेल तर जॉइंट ची ताकद जी आपण मोजू शकतो ती त्या सर्वांपेक्षा कमी असेल 203 नंतर 282 किंवा हे माफ करा हे 282 अधिक ठीक आहे तर 1 1 ही 277 ची गणना होती मी काही चूक केली आहे म्हणून 277 आणि नंतर जॉइंट ची ताकद 2 2 हे 282 असेल तर या तीनपैकी हे तीन कमी म्हणजे 203 असेल तर हे आहे पूर्वीच्या आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे बोल्टच्या मांडणीच्या जॉइंट ची ताकद आता आपल्याला जॉइंट ची कार्यक्षमता शोधावी लागेल जेणेकरून जॉइंट साधनांची कार्यक्षमता घन प्लेटच्या ताकदीने संयुक्त विभाजनाची ताकद म्हणजे जर बोल्ट जोडणी असेल तर छिद्र घातले नाही तर प्लेटची ताकद किती असेल घन प्लेटची ताकद आपल्याला प्रथम मोजावी लागेल ते 0 9 गुणिले fu b गुणिले t भागिले गॅमा m1 असेल तर जर मी ते मूल्य ठेवले तर मी शोधू शकतो या सॉलिड प्लेटची ताकद 384 किलोन्यूटन बरोबर येत आहे तर कार्यक्षमता मी शोधू शकतो की हे 203 गुणिले 384 गुणिले 100 म्हणजे 53 टक्के असेल तर अशा प्रकारे आपण जॉइंट ची कार्यक्षमता शोधू शकतो तर या व्याख्यानात आपल्याकडे काय आहे एक लॅप जॉइंट आणि बट जॉइंटवर आधारित होती अशी दोन उदाहरणे आपण पाहिली आहेत आणि आपल्याला आढळले की वेगवेगळ्या प्रकारच्या जॉइंट साठी ल्यॉप जॉइंट ची ताकद किती असेल आणि बट जॉइंट ज्याची आपण पहिल्या उदाहरणात गणना केली आहे आणि दुसऱ्या उदाहरणात आपल्याकडे आहे जॉइंट ची कार्यक्षमता आणि जॉइंट कसे फेल ठरतात याचा अर्थ जॉइंट अशा प्रकारे अपयशी ठरू शकतात बोल्टच्या शिअर मुळे एक छिद्र किंवा ते एका विशिष्ट विभागात अपयशी ठरू शकते तर आपल्या ला वेगवेगळ्या विभागात आणि एक छिद्र म्हणून जॉइंट ची ताकद सापडली आहे आणि आपण प्रयत्न करतो जॉइंट स्ट्रेंथ आणि नंतर कार्यक्षमता खूप खूप धन्यवाद